नमस्कार आणि सीक्युर सिस्टीम इंजीनियरिंग या विषयाच्या आजच्या या भागात आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडीओ लेक्चर मध्ये आपण इंटेल चे एस जी एक्स सॉफ्टवेयर गार्ड एक्सटेन्शन पाहणार आहोत तर हे ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट व्हिडिओ मालिकेमधील एक भाग आहे आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये एआरएम ट्रस्टझोन पाहिले होते आणि एआरएम ट्रस्टझोन सुद्धा ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट तयार करते पण एस जी एक्स ची काम करण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे दृष्टिकोनातून गॅरेंटी मिळेल आणि एस जी एक्स कडून मिळणारी सुरक्षितता ही जास्तकरून सर्व्हर प्रकारच्या मशीनसाठी वापरली जाते तर एआरएम ट्रस्टझोन हे एम्बेडेड प्लॅटफॉर्म साठी अधिक योग्य आहे जेव्हा आपण सामान्यत मशीन किंवा सिस्टमकडे पाहतो तेव्हा आपल्याला दिसते की हार्डवेअरचे अनेक स्तर आहेत तेथे व्हीएमचे ऑपरेटिंग सिस्टम आणि त्यावर ऍप्लिकेशनस आहेत आता या विशिष्ट परिस्थितीत ट्रस्ट सरफेस किंवा अटॅक सरफेस ही संपूर्ण योजना आहे तर याचा अर्थ असा आहे की जर असे मानले की एप्लीकेशनला काही सीक्रेट की आहे त्याला सीक्रेट की असे म्हणूया तर तुम्ही हा विशिष्ट बॉक्स केलेला क्षेत्र सीक्रेट की ठेवण्यासाठी सुरक्षित आहे असे गृहित धरले आहे उदाहरणार्थ एप्लिकेशन एक मालवेअर आहे मग ते विशिष्ट मालवेयर ती सीक्रेट की चोरू शकते त्याचप्रमाणे जर आता मालवेयर ने ऑपरेटिंग सिस्टीम किंवा व्हीएमवर हल्ला केला तर जी की एप्लिकेशन मध्ये आहे ती की कॉम्प्रमाईजतिला हानी पोहोचेल होईल अशाच प्रकारे हार्डवेअरमध्ये असलेले मालवेयर किंवा एखादे ट्रोजन एप्लिकेशन मधील सिक्रेट की चोरू शकेल तर इथे आपण काय बघत आहोत तर नॉर्मल सिस्टीम मध्ये काही गुप्त ठेवण्यासाठी आपल्याला असे गृहीत धरावे लागेल की सिस्टीम मधील सगळे हार्डवेयर सगळे सिस्टीम सॉफ्टवेयर ज्यामध्ये असलेले व्हर्च्युअल मशीन्स मॅनेजर्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे सगळे ट्रस्टेड आहे आता एसजीएक्स प्रत्यक्षात आपल्याला काय मदत करणार आहे तर तो पोटेन्शियल अटॅक सरफेस कमी करतो तर अशा पद्धतीने एसजीएक्स कम्प्युटर सिस्टीम ला सक्षम बनवतो आणि इथे आपण असे म्हणू या की तरीपण आपल्याकडे ऍप्लिकेशन आहे आणि ह्या ऍप्लिकेशन ला सिक्रेट कि आहे आता एसजीएक्स सह या सिक्रेट की ला फक्त एप्लीकेशन मधील काही भाग लागणार आहे जे या लाल बिंदूच्या ओळीत बॉक्स केलेले आहेत आणि हार्डवेअरमधील भाग विश्वासार्ह आहे तर तुमच्याकडे अद्याप अनत्रस्तेड ऑपरेटिंग सिस्टम अनत्रस्तेड व्हर्च्युअल मशीन व्यवस्थापक आणि असे बरेच असू शकतात परंतु की सिक्रेट ठेवण्यासाठी काय लागेल तर फक्त एप्लीकेशन मधील छोट्या क्षेत्रासह हार्डवेअर चा काही भाग जो ट्रस्टेड असेल तर याद्वारे आपण काय साध्य करू शकतो ते म्हणजे आपण अटॅक सरफेस फार मोठ्या प्रमाणात कमी करीत आहोत आता जर तुम्ही ऑपरेशनच्या सामान्य मोड विरूद्ध एसजीएक्स इनएबल ऑपरेशन मोडची तुलना केली तर आपल्याला दिसतें की एखादा हल्लेखोर सिक्रेट की मिळवण्यासाठी एप्लिकेशन ओएस वर्च्युअल मशीन न किंवा हार्डवेअरवर हल्ला करु शकतोय एसजीएक्स इनएबल हार्डवेअरमध्ये असताना हल्लेखोरांना सिक्रेट की मिळवण्यासाठी हार्डवेअरमधील लहान क्षेत्रांमध्ये किंवा कोडच्या लहान भागास लक्ष्यित करावे लागेल जेणेकरून सिक्रेट की मिळू शकेल तर एसजीएक्स प्रत्यक्षात कसे कार्य करते याबद्दल अधिक तपशील पाहूया तर असे म्हणूया की ही आपली प्रोसेस स्पेस आहे आपण पाहिल्याप्रमाणे आधी प्रोसेस स्पेस मध्ये कोड होता तो म्हणजे ऍप्लिकेशन कोड ऍप्लिकेशन कोडमध्ये स्टॅक हीप होते आणि अजून बरेच काही आणि जिथे ऑपरेटिंग सिस्टीम असते तिथे प्रोसेस ची अॅड्रेस स्पेस जास्त असते आता एसजीएक्स आपल्याला कशाची परवानगी देतो तर या अॅड्रेस स्पेसवर एन्क्लेव्ह्ज ठेवण्याची परवानगी देतो तर आपण इथे काय पाहतोय ते म्हणजे प्रोसेस च्या संपूर्ण अॅड्रेस स्पेसमध्ये एक क्षेत्र आहे ज्याला एन्क्लेव असे म्हणतात जे ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट मिळवण्यासाठी आवश्यक ते पुरवतो तरी या विशिष्ट एन्क्लेव मध्ये तुम्हाला काही रेग्युलर कोड स्टॅक आणि हिप मिळतील तर त्यांना आपण एन्क्लेव कोड असे म्हणूया एन्क्लेव स्टॅक आणि एन्क्लेव हिप आणि तुमच्याकडे काही डेटा मॅनेजमेंट असतील जसे की एंट्री टेबल आणि टीसीएस जे म्हणजे थ्रेट कंट्रोल स्ट्रक्चर तर हे सगळे एन्क्लेव मध्ये असते या एन्क्लेव्हला काय युनिक बनवते ते म्हणजे कुठल्याही कोड कोणतेही फंक्शन किंवा काहीही या एन्क्लेव्हच्या बाहेर एक्झिक्युट होत आहे उदाहरणार्थ येथे या हिरव्या क्षेत्राला एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कोणत्याही कोडला किंवा डेटाला एक्सेस करता येणार नाही तर उदाहरणार्थ येथे असलेला कोड एन्क्लेव्ह कोडमधील फंक्शनला थेट कॉल करू शकत नाही त्याचप्रमाणे एन्क्लेव्हच्या बाहेर असलेला थेट डेटा किंवा स्टॅकमधील डेटा किंवा हीप मधील डेटा एक्सेस करू शकत नाही तथापि उलट आता हे खरे आहे जर आपण एन्क्लेव्हमध्ये कोड रन करत असाल तर हा विशिष्ट कोड एन्क्लेव्हमध्ये असलेल्या स्टॅक आणि हीप तसेच एन्क्लेव्हच्या बाहेरील इतर सर्व ऍप्लिकेशन डेटा आणि बाहेरील कोड एक्सेस करू शकतो एन्क्लेव्ह आपल्याला प्रत्यक्षात काय करण्यास परवानगी देतो ते म्हणजे तो एक बंद सँडबॉक्स तयार करतो ज्याद्वारे तुम्ही कॉन्फिडन्टशीआलीटी आणि इंटिग्रिटी प्राप्त करू शकालतर कॉन्फिडन्टशीआलीटीचा अर्थ असा आहे की एन्क्लेव्हच्या आत असलेला कोड आणि डेटा एन्क्लेव्हच्या बाहेरील कोणत्याही कोड किंवा दुसऱ्या कशापासून ही कॉन्फिडन्टशीअल ठेवण्यात आला आहे तर हे सामान्यतः विविध मार्गांनी साध्य जाते उदाहरणार्थ एन्क्रिप्शन द्वारे केले गेले आहे आणि नंतर आपण या पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दल अधिक जाणून घेऊया आणि हार्डवेअरमध्ये विशेष मेमरी मॅनेजमेंट युनिट्स आहेत जे वातावरण तयार करते जेणेकरून कोड आणि डेटाची कॉन्फिडन्टशीआलीटी एन्क्लेव्ह मध्ये साधता येते अशाच प्रकारे आपल्याला एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कोड आणि डेटाची इंटिग्रिटी देखील मिळवता येते म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाह्य पक्षा द्वारे कोणताही कोड आणि डेटा टेम्पर किंवा मॉडीफाय केला जाणार नाही तर हे स्पेशल पर्पज हार्डवेयर स्पेशल पर्पज मेमरी मॅनेजमेंट युनिट आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे क्रिप्टोग्राफी अल्गोरिदम वापरून केले जाईल जेणेकरून डेटा टेम्पर होणार नाही याची खात्री मिळेल आता इंटेल प्रोसेसरमधील एसजीएक्स देखील एक गोष्ट साध्य करते की जेव्हा डेटा प्रोसेसरच्या च्या बाहेर असेल ती प्रोसेसरच्या बाहेर डेटा गेलेली असताना एन्क्लेव्हमधील डेटा किंवा कोड प्रोसेसरच्या बाहेर जात असेल तर त्याच्याकडे असा मार्ग आहे की ज्यामुळे हल्लेखोर सिस्टीममधील डी रॅमवरील वेगवेगळ्या बसेस मॉनिटर किंवा स्नूप करू शकणार नाही आणि डेटा व कोड नक्की काय करत आहे हे शोधून काढतो किंवा हे मेमरी इंक्रीप्शन द्वारे साध्य करतो म्हणूनच एन्क्लेव्हवरून एक्झिक्युट होणारा कोणताही डेटा एन्क्रिप्टेड स्थितीत रॅममध्ये स्टोअर केला जाईल आता जेव्हा हा डेटा रॅममधून प्रोसेसरमध्ये हलविला जातो तेव्हा तो प्रोसेसरमध्ये डिक्रिप्ट होतो तर जर डेटा बसमध्ये स्नूपिंग केले गेले असेल किंवा डी रॅममध्ये स्नूपिंग असेल तर काय होईल तर हल्लेखोर फक्त एनक्रिप्टेड कोड पाहू शकेल आणि सेन्सिटीव डेटा आणि माहिती गुप्त ठेवली जाईल तर या गोष्टी प्रत्यक्षात अंतर्गत कसे कार्य करतात ते पाहूया म्हणून एसजीएक्स ही ट्रस्टेड एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट मिळवण्यासाठी एक कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे आणि या गोष्टी कशा काम करतील हे आपण थोडक्यात या भागात पाहूयात तर सुरुवात करण्यापूर्वी एसजीएक्स इनएबल इंटेल प्रोसेसरमध्ये काय घडते तर रॅमचा काही भाग पीआरएम म्हणून मार्क केला गेला आहे ज्यास प्रोसेसर रिलेटेड मेमरी असे संबोधले जाते तरी या क्षेत्राला काही ऍड्रेस ए पासून काही ऍड्रेस बी पर्यंत बायस प्रोसेस रिलेटेड मेमरी म्हणून मार्क केले आहे तरी ह्याचा अर्थ काय होतो तर ऑपरेटिंग सिस्टिम किंवा प्रोसेसर वर रन होणारे होणारे कुठलेही ऍप्लिकेशन पीआरएम मधील मेमरी थेट एक्सेस करू शकत नाही तसेच मेमरीच्या या पीआरएम क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही बाहेरील डिव्हाइस जसे की एक्स्टर्नल मास्टर डिव्हाईस जसे की नेटवर्क गार्ड किंवा ग्राफिक इंजिन यासारख्या बरेच डिवाइस ला पीआरएम मधील डेटा रीड किंवा राईट करता येणार नाही जर अजून थोडे टेक्निकली बघितले तर डी एम ए हे विशिष्ट मेमरी रिजन एक्सेस करतो म्हणजेच पीआरएम मेमरी रिजन हे डिसेबल असते ऑपरेटिंग सिस्टमच्या संदर्भात याचा अर्थ काय होतो तर पीआरएम क्षेत्र हे ओएस द्वारे नॉन एक्झिस्टंट मेमरी म्हणून ओळखला जाते म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्रोसेसरच्या संपूर्ण मेमरी रॅममध्ये एक होल आहे किंवा ऑपरेटिंग सिस्टिम या पीआरएम क्षेत्राला त्या ऐवजी मेमरी क्षेत्रातील होल असे पाहते म्हणूनच कोणतीही मेमरी किंवा इतर डेटा अल्लोकेट करत नाही किंवा या क्षेत्रात कुठलाही डेटा स्टोअर करण्याचा प्रयत्न करत नाही तर यातून आपण प्रत्यक्षात काय मिळवले तर आपल्याकडे असे मेमरी रीजन आहे जे की पूर्णपणे हार्डवेअरच्या नियंत्रणाखाली आहे जेणेकरुन हार्डवेअर मेमरीचे हे क्षेत्र एन्क्लेव्ह तयार करण्यासाठी वापरू शकेल विविध एन्क्लेव्ह व्यवस्थापित करू शकेल मेमरी व्यवस्थापित करू शकेल जे रीड राईट एक्झिक्युट परमिशन ने मेमरी एक्सेस करतात त्या मेमरीचे व्यवस्थापन करेल म्हणूनच आंतरिकरित्या पीआरएमचे काय होते तर ते बर्याच ईपीसी किंवा एन्क्लेव पेज कॅशेमध्ये विभागले गेले जाते तर या प्रत्येक पेज कॅशे जे येथे दर्शविले गेले आहे ते 4 किलो बाइटचे आहे तर हे पेज कॅशे प्रोग्राम मधील विविध एप्लिकेशन चे एनक्लेव्ह प्रत्यक्षात स्टोअर करण्यासाठी वापरले जातात आणि एक स्पेशल रीजन आहे ज्याला ईपीसीएम म्हणून ओळखले जाते की जो मॅनेजमेंट संबंधित माहिती स्टोअर करेल किंवा जे ईपीसी मायक्रो आर्किटेक्चरमध्ये विस्तारित आहे तर हे काम करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याकडे सिस्टममध्ये अनेक प्रोसेस असतात प्रत्येक प्रोसेसची स्वतःची व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेस असते आणि या व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेसमध्ये प्रत्येक प्रोसेसला स्वतःचे एन्क्लेव्ह असते तर प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याकडे एक किंवा अधिक एन्क्लेव्ह असू शकतात किंवा आपल्याकडे कोणतीही एनक्लेव्ह विना प्रोसेस असू शकतात तर म्हणूनच आता तुमच्याकडे या व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेस मधील एन्क्लेव्ह क्षेत्राचे रॅममधील या पीआरएम क्षेत्रासाठी एक मॅपिंग असेल तर आपल्याकडे मेमरी मॅनेजमेंट युनिट आहे जे व्हर्च्युअल मेमरीला फिजिकल मेमरी अॅड्रेसमध्ये रूपांतरित करते आणि ऑपरेटिंग सिस्टम ही खात्री करते की हे एन्क्लेव्ह मधले ऍड्रेस रॅम मध्ये असलेल्या पीआरएमच्या फिजिकल पेज सोबत मॅप केले गेले की नाही म्हणून त्यामुळे तुमच्याकडे प्रत्यक्षात विविध प्रोसेस असतील ज्यातील प्रत्येक प्रोसेसला स्वतःचा एन्क्लेव्ह असेल पण या सगळ्या प्रोसेस एकाच रिजन मध्ये मॅप केलेल्या असतील ते म्हणजे पीआरएम तर ईपीसीएम म्हणजे एन्क्लेव कॅशे मॅप पाहूया हे ईपीसीएम पुढे विविध उप विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि आपल्याकडे प्रत्येक ईपीसीसाठी एक एन्ट्री आहे उदाहरणार्थ जर समजा 1024 ईपीसी क्षेत्र आहे प्रत्येक 4 किलो बाइटचे आहे असे म्हटले तर ईपीसीएममध्ये 1024 क्षेत्रे असतील प्रत्येक क्षेत्र त्यासंबंधित ईपीसीशी संलग्न आहे म्हणून हा ईपीसीएम हार्डवेअरद्वारे एक्सेस नियंत्रणासाठी वापरला जातो तो संबंधित ईपीसीशी संबंधित विविध माहिती साठवतो म्हणून उदाहरणार्थ या विशिष्ट ईपीसीला संबंधित ईपीसीएम एन्ट्री असेल जे या ईपीसीची वैधता व्हॅलिडीटी किंवा त्या विशिष्ट ईपीसीच्या बाबी स्टोअर करते किंवा या विशिष्ट ईपीसीसाठी रीड राईट एक्झिक्युट परमिशन स्टोअर करते उदाहरणार्थ जर इथे कोड असेल तर तुम्ही तो विशिष्ट कोड एक्झिक्युट करू शकता राइट करू शकत नाही ते त्या विशिष्ट ईपीसीसाठी पेज चे प्रकार आणि व्हर्च्युअल ऍड्रेसची रेंज देखील स्टोअर करते तर हे ईपीसीएम हे काही प्रमाणात पेजटेबल सारखेच आहे जे सामान्यत सिस्टममध्ये वापरले जाते फक्त इतका फरक आहे की बहुतेक पेजटेबल हे करून ऑपरेटिंग सिस्टिम कडून मॅनेज केले जातात तर एसजीएक्ससह ईपीसीएम मधील सगळे हार्डवेअरद्वारे पूर्णपणे मॅनेज केले जातात जर आपण या स्लाइडवर परत गेलो आणि तिथे आपल्याला दिसते की एन्क्लेव्हसाठी व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेस मधून आणि पीआरएममधील त्यासंबंधित फिजिकल अॅड्रेस स्पेस मध्ये रूपांतरण झाले आहे आता ते आपण पुढे पाहणारच आहोतकी इथे दोन ट्रान्सलेशन आहेत एक जे स्टॅंडर्ड मेमरी मॅनेजमेंट युनिट आणि पेज डिरेक्टरी आणि पेजटेबल कडून केले जाते जे ऑपरेटिंग सिस्टिम मेंटेन करते तर हे रिजन नंतर व्हर्च्युअल ऍड्रेसचे त्यासंबंधित फिजिकल ऍड्रेसमध्ये रूपांतर करते वैधता तपासणीचा म्हणजे व्हॅलेडीटी चेकचा दुसरा सेट हार्डवेअरद्वारे ईपीसीएम जो पीआरएममध्ये असतो त्याचा वापर करून केला जातो ज्यामुळे ऑपरेटिंग सिस्टम ही ट्रस्टेड नसल्यामुळे आणि हार्डवेअरद्वारे केलेल्या अतिरिक्त तपासणीद्वारे ऑपरेटिंग सिस्टम अन्ट्रस्टेड असतानाही एन्क्लेव्ह कोड आणि डेटा सुरक्षित ठेवला जाईल याची खात्री मिळते आता पीआरएममध्ये असलेली आणखी एक संबंधित डेटा स्ट्रक्चर जी एसईसीएस किंवा एसजीएक्स एन्क्लेव्ह कंट्रोल स्टोअर म्हणून ओळखली जाते आता प्रत्येक एन्क्लेव्हसाठी एक एसईसीएस आहे म्हणून ते 4 किलो बाइटचे आहे आणि याचा अर्थ काय आहे असे समजा आपण असे म्हणूया सिस्टममध्ये 10 प्रोसेस प्रोसेस रन होत आहे आणि प्रत्येक प्रोसेसला एक एन्क्लेव्ह असेल तर त्यामुळे पीआरएममध्ये 10 एसईसीएस स्ट्रक्चरस असतील म्हणून या एसईसीएस स्ट्रक्चरमध्ये त्या विशिष्ट एन्क्लेव्ह विषयी ग्लोबल आणि मेटा डेटा आहे हे अनेक कारणांमुळे वापरले जाते जसे की एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कोडची आणि डेटाची इंटिग्रिटी तपासण्यासाठी आणि तसेच हे विविध एन्क्लेव्ह रिजनमधील माहिती मॅपिंग करण्यासाठी देखील वापरले जाते तर आपण म्हटल्याप्रमाणे एस जी मेकॅनिझमचे एक्सएआरएम ट्रस्टझोनशी तुलना करता महत्वाचे वैशिष्ट म्हणजे की एसजीएक्स एन्क्रिप्टेड मेमरीला समर्थन देते जर आपण हे पाहिले तर आपण असे गृहीत धरूया की आपल्याकडे प्रोसेसर मध्ये अनेक कोड आहे आणि बरंच काही आपण असे गृहीत धरू या की हे हार्डवेअर एनेबल प्रोसेसर आहे मग काय होते ते जे प्रोसेसरमधून प्रत्यक्षात पाठवलेला डेटा किंवा प्रोसेसरकडून मिळालेला डेटा हा एनक्रिप्टेड स्थितीत असतो जेव्हा हा एनक्रिप्टेड डेटा प्रोसेसरमध्ये प्रवेश करेल तेव्हा एक फास्ट डिक्रिप्शन इंजिन प्लेन डेटा मिळवण्यासाठी त्यास डीक्रिप्ट करेल तर याचा अर्थ असा आहे की कुठलाही डेटा प्रोसेसर सोडताना एन्क्रिप्ट केला जाईल तर एनक्लेव्ह मधील प्रोसेसरमध्ये कोणताही डेटा रीड करताना डिक्रिप्ट केला जाईल अशा प्रकारे आपल्याकडे जर एखादा हल्लेखोर असेल जो उदाहरणार्थ सिस्टम मेमरीमध्ये डी रॅम मेमरीमध्ये स्नूप करण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा प्रोसेसरमध्ये उपस्थित असलेल्या अनेक बसमध्ये स्नूप करण्याचा प्रयत्न करीत असेल तर हल्लेखोर केवळ एनक्रिप्टेड डेटा पाहू शकेल तर हे एन्क्लेव्ह क्षेत्राच्या कॉन्फिडन्टशीआलीटीची तसेच डेटाच्या इंटिग्रिटीची खात्री देते म्हणून उदाहरणार्थ एखादा हल्लेखोर डेटा मॉडीफाय करण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रोसेसर मधील बस डेटा मॉडीफाय केला आहे का आणि एक्सेप्शन थ्रो केले आहे का हे पाहण्यासाठी चेक केल्या जातील तर मागील स्लाइड आठवा ज्यात आपण असे पाहिले होते की एन्क्लेव रिजन प्रोसेसच्या विविध भागापासून तसेच ऑपरेटिंग सिस्टिम पासून संरक्षित आहे परंतु एन्क्लेव्ह क्षेत्रामध्ये एक्झिक्युट करत असताना आपणास एन्क्लेव्ह क्षेत्रामध्ये फंक्शन आहे हा विशिष्ट डेटा एखाद्या प्रोसेसच्या यूजर स्पेस मधील काहीही एक्सस करू शकतो तर हे आपल्यासाठी चार वेगवेगळे पर्याय सोडते तर समजा प्रथम जेव्हा तुम्ही एन्क्लेव्हच्या बाहेरील कोडमध्ये असता म्हणजे तुम्ही एन्क्लेव बाहेरील नॉर्मल मोडमध्ये एक्झिक्युट करतात आणि एन्क्लेव्हच्या बाहेर असलेल्या डेटा एक्सेस करण्याचा प्रयत्न करतात तर याची परवानगी असते दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही एन्क्लेव्हच्या बाहेरील कोड एक्झिक्युट करत करत असाल परंतु एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कोड ला एक्सेस करायचा किंवा एक्झिक्युट करायचा प्रयत्न करा याची परवानगी मिळणार नाही इतर दोन प्रकरणे अशी आहेत जेव्हा तुम्ही एन्क्लेव्ह मोडमध्ये रन करत आहात आणि तुम्ही एन्क्लेव्हमधील डेटा एक्सेस करण्याचा प्रयत्न करीत आहात किंवा एन्क्लेव्हच्या बाहेर असलेला डेटा एक्सेस करण्याचा प्रयत्न करीत आहात तर या दोन्ही गोष्टींना प्रोसेसरची परवानगी असते तर आपण मेमरी मॅनेजमेंट युनिट्स आणि सिस्टीममध्ये उपस्थित एसजीएक्स युनिटद्वारे हे कसे मॅनेज केले जाते ते पाहू तर आपण हा विशिष्ट फ्लो चार्ट बघू जो एसजीएक्स एन्क्लेव्ह सिस्टममध्ये मेमरी कशी एक्सेस केली जाते हे दर्शवतो तर ह्याचा काही भाग ऑपरेटिंग सिस्टिम द्वारे आणि पारंपरिक पेजटेबल टेबल आणि आणि पेज डिरेक्टरी द्वारे केला जातो तर उर्वरित भाग हार्डवेअरद्वारे केली जातात खासकरुन हार्डवेअरच्या एसजीएक्स पैलूद्वारे तर ती केस पाहूया जिथे आपल्याकडे एन्क्लेव्हच्या बाहेर कोड होताआणि मेमरी तो डेटा एक्सेस करत होती जो देखील एन्क्लेव्हच्या बाहेर होता तर आपण अनुसरण करूया आणि पाहूयातकी याची परवानगी मिळायला हवी आणि फक्त पारंपरिक पेज टेबल आणि पेज मेकॅनिझम हे काम करतील आपल्याकडे मेमरी एक्सेस आहे जो सुरू केला की आपण एन्क्लेव्ह एक्सेस ला शून्यावर सेट करतो आपण तो एन्क्लेव्ह मोड आहे की नाही ते तपासतो या विशिष्ट केस मध्ये नाही म्हणून आपण ही पायरी वगळतो आणि आपण या ठिकाणी जाऊ आणि नंतर आपण पारंपारिक पेज वॉक आणि पेज टेबल करून पाहू पेज वॉक आणि पेज टेबल वापरून पेज वॉक करून पाहू आणि म्हणून आपण त्या डेटाच्या व्हर्च्युअल ऍड्रेसला संबंधित फिजिकल ऍड्रेस मध्ये रूपांतरित करू शकू आता पुढची पायरी म्हणजे ही एन्क्लेव्ह एक्सेस आहे तर म्हणून डेटा एन्क्लेव्हच्या बाहेर असल्याने त्यामुळे आपण त्या प्रकरणात फिजिकल एड्रेस ईपीसीमध्ये आहे की नाही याची तपासणी करत नाही कारण डेटा एन्क्लेव्हमध्ये नाही डेटा एन्क्लेव्हच्या बाहेर आहे म्हणूनच प्रकरण खूपच आहे आणि शेवटी आपण ते करण्याची परवानगी देतो तर आपण दुसरा प्रसंग पाहूया जिथे तुमच्याकडे कोड आहे जो एन्क्लेव्हच्या बाहेर असलेल्या डेटाला एक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहे जो एन्क्लेव्हच्या आतील भागात आहे तर मग आपण पुन्हा हेच करूया एन्क्लेव्ह एक्सेस आपण शून्याला सेट करू या मग ते एन्क्लेव्ह मोडमध्ये आहे आहे की नाही तर नाही आपण इथे ट्रॅडिशनल पेज तयार करणार आहोत थेट पेज टेबल करणार आहोत आणि त्या संबंधित फिजिकल एड्रेस मिळवणार आहोत आणि एन्क्लेव्ह एक्सेस आहे की नाही हे तपासणार आहोत तर एन्क्लेव्ह एक्सेस सध्या तरी शून्यावर सेट केले आहेतर हे परत नाही आणि फिजिकल एड्रेस हा ई पी सी मध्ये आहे की नाही हे तपासणार आहोत ह्या केस मध्ये हे हो आहे आणि आपण काय करू तर ते म्हणजे आपण फिजिकल एड्रेस हा एखाद्या नॉन एक्झिस्टंट एड्रेस सोबत बदलणार आहोत आपण प्रत्यक्षात काही गार्बेज फिल करणार आहोत आणि एक्सेस ला परवानगी देणार आहोत तर काय होईल मग इथे पण हे असे मेमरी एक्सेस पूर्ण होईल पण प्रोग्राम काय पाहिल तर गार्बेज व्हॅल्यू प्रत्यक्ष व्हॅल्यू नव्हे जी मेमरी लोकेशन संबंधित एन्क्लेव्ह मध्ये आहे आपण तिसऱ्या मार्गाकडे पाहूया पण पाहूया जिथे तुम्ही एन्क्लेव्ह मोड मध्ये आहात आणि एन्क्लेव्हच्या बाहेरील डेटा एक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहात तर आपण हे परत करूयाआपण पुन्हा एन्क्लेव्हला शून्याला सेट करूया नेहमीप्रमाणे आपण एन्क्लेव्ह मोड मध्ये आहोत तर हे हो असेल एन्क्लेव्ह स्पेस मधील एड्रेसला एक्सेस करूयात जे नाही असेल तर आपण इथवर आलो आहोत आपण आता ट्रॅडिशनल पेज टेबल वाॅक करूयात आणि त्यासंबंधित फिजिकल एड्रेस मिळवूया नंतर आपण चेक करूया एन्क्लेव्ह एक्सेस हा एक आहे की नाही नाही कारण एन्क्लेव्ह एक्सेस अद्यापही झिरो आहे तर आपण इथं आलो आहोत आणि आपल्याला दिसते की ई पी सी मध्ये फिजिकल एड्रेस चेक होत आहे ह्या केसमध्ये नाही असेल कारण आपण एन्क्लेव्ह मोडमध्ये आहोत आणि एन्क्लेव्ह बाहेरील डेटा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे एक्सेस दिले जाणार नाही आपण शेवटच्या केसकडे पण पाहणार आहोत जिथे आपल्याकडे एन्क्लेव्ह मध्ये कोडं आहे तो तुम्ही तो एन्क्लेव्ह मोडमध्ये रन करत आहात आणि तुम्ही एन्क्लेव्ह मधील डेटा एक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहात जो की एन्क्लेव्ह मध्येच आहे तर नेहमीप्रमाणे आपण शून्यावर सेट करणार आहोत एन्क्लेव्ह मोड हो असेल आपण प्रत्यक्षात इथवर आलो आहोत एन्क्लेव्ह ऍड्रेस स्पेस मधला ऍड्रेस एक्सेस करता येईल का तर हे हो असेल आणि एक वर सेट केला असेल आपण इथे टेबल ट्रॅडिशनल पेज टेबल करणार आहोत प्रत्यक्षात वर्च्युअल ऍड्रेसला त्यासंबंधित फिजिकल ऍड्रेसमध्ये रूपांतरित करेल नंतर आपण पाहतोय एन्क्लेव्ह एक्सेस हा एक आहे तर या केस मध्ये एक असेल तर आपण या प्रभागात आलो आहोत आणि चेक करत आहो फिजिकल एड्रेस ईपीसी मध्ये आहे की नाही तर हो आता आपण येथे एक या भागात आलो आहोत जिथे आपण प्रत्यक्षात ईपीसीएमकडे पाहतो त्या विविध परवानग्या तपासून पाहतात आणि खात्री करुन घेते की ज्या विशिष्ट ईपीसीमध्ये एक्सेस केला जात आहे त्या विशिष्ट एक्सेसला परवानगी देण्याची खरोखरच परवानगी आहे जर या परवानग्या यशस्वी झाल्या तर आपण या विशिष्ट एक्सेसची परवानगी देऊ अन्यथा आपण एक सिग्नल फॉल्ट निर्माण करु या पुढील व्हिडिओमध्ये इंटेल एसजीएक्सचा संक्षिप्त ओळख सॉफ्टवेअरच्या दृष्टीकोनातून एसजीएक्स मोडचा वापर कसा केला जातो आणि ऍप्लिकेशन कसे लिहिले जातात ते एन्क्लेव्हच्या बाहेर सामान्य मोडमधून डेटा एन्क्लेव्हमध्ये एन्क्लेव्हबाहेर कसे ट्रान्सफर केले जाऊ शकते आणि रिझल्ट मिळवता येऊ शकते आणि बरेच पाहू